आता आपण कंट्रोल फ्लो इन्स्ट्रक्शन वर चर्चा करूया ज्या ARM मध्ये उपलब्ध आहेत हा ARM इन्स्ट्रक्शन सेट वरील आपल्या लेक्चर सिरीजचा तिसरा भाग आहे इथे आपण कंट्रोल फ्लो इन्स्ट्रक्शन बद्दल बोलणार आहे विशेषतः आपण ब्रांच आणि लिंक इन्स्ट्रक्शन पाहणार आहे ज्या प्रामुख्याने सबरुटीन कॉल हाताळण्यासाठी वापरल्या जातात आणि कंडिशनल एक्झिक्युशन इन्स्ट्रक्शन बद्दल चर्चा करणार आहे ज्या या कंट्रोल फ्लो वर्गाशी संबंधित असू शकतात आपण कंट्रोल फ्लो इन्स्ट्रक्शन पाहूया जसे मी आधी म्हणालो होतो कंट्रोल फ्लो इन्स्ट्रक्शन त्या आहेत ज्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन चा क्रम बदलतात एक्झिक्युशन च्या सामान्य फ्लो मध्ये इन्स्ट्रक्शन साधारणतः मेमरी मध्ये एकानंतर एक संग्रहित केल्या जातात PC पुढील एक्झिक्युशन होणाऱ्या इन्स्ट्रक्शन ला दर्शवतो जेव्हाही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन संपवतो तेव्हा तुम्ही PC ला 4 ने वाढवता जेणेकरून PC पुढील इन्स्ट्रक्शन ला दर्शवेल प्रत्येक इन्स्ट्रक्शन 32 बिट्स आकाराची आहे त्यामुळे तुम्हाला याला 4 बाईट्स वाढवावे लागेल आता कंट्रोल फ्लो मध्ये हा PC 4 ने नाही वाढत आहे परंतु तुम्ही काही अन्य व्हॅल्यू ने PC अपडेट करत आहे त्यामुळे पुढील इन्स्ट्रक्शन अन्य कोठून तरी असेल कंट्रोल फ्लो इन्स्ट्रक्शन च्या प्रकाराच्या संदर्भात अनकंडिशनल ब्रांच कंडिशनल ब्रांच ब्रांच आणि लिंक आणि कंडिशनल एक्झिक्युशन इन्स्ट्रक्शन असू शकतात व्यापकपणे या 4 श्रेणीच्या इन्स्ट्रक्शन असू शकतात एकेक करून या इन्स्ट्रक्शन ना पाहुया पहिली अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन आहे अनकंडिशनल ब्रांच मध्ये आपल्याकडे एक ब्रांच नावाची इन्स्ट्रक्शन आहे त्याचा नेमोनिक केवळ B आहे असेंबली लैंग्वेज मध्ये आपण केवळ B टारगेट म्हणतो तर याचा अर्थ असा कि या इन्स्ट्रक्शन नंतर आपण पुढील इन्स्ट्रक्शन कडे जाणार नाही त्याऐवजी पुढील इन्स्ट्रक्शन इथे टारगेट जवळ असेल PC PC 4 या पद्धतीने PC मध्ये वाढ करण्या ऐवजी आपण PC टारगेट करत आहे जेणेकरून जी पुढील इन्स्ट्रक्शन येईल ती ही इन्स्ट्रक्शन असेल जी इथे स्टोअर केली आहे याला अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन म्हटले जाते म्हणजे जेव्हाही तुमच्याकडे ही B इन्स्ट्रक्शन असेल तेव्हा या नव्या ऍड्रेस ला कंट्रोल हस्तांतरित होईल तुमच्याकडे काही स्थितिनुसार कंट्रोल चे हे हस्तांतरण सुद्धा असू शकते यांना कंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन म्हटले जाते इथे मी एक कंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन Branch if Not Equal दाखवली आहे एक साधा कोड विभाग पाहूया तुम्हाला कळेल की हे काय करत आहे येथे आपण रजिस्टर r2 हा 0 ला इनिशियलाइज़ करत आहे नंतर काही इन्स्ट्रक्शन काही कॅलक्युलेशन्स करत आहे नंतर आपण r2 मध्ये 1 ऍड करत आहे आणि परिणाम पुन्हा r2 मध्ये संग्रहित केला जात आहे नंतर आपण तुलना करत आहे की r2 हा 20 होत आहे किंवा नाही जर हा 20 नसेल तर आपण पुन्हा लूप मध्ये जातो आपण हे वारंवार करतो आणि एकदा हा 20 झाला की हा बाहेर येतो आणि पुढील इन्स्ट्रक्शन चालू ठेवतो हा एक साधा लूप आपण इम्प्लिमेंट केलेला आहे जो एक इन्स्ट्रक्शन सेट ची 20 वेळा पुनरावृत्ती करेल या प्रकारचा कंडिशनल लूप इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही या कंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन चा उपयोग करू शकता केवळ BNE नाही तर या सूची मध्ये दाखवल्या प्रमाणे विभिन्न इतर स्थितींची शक्यता आहे तुम्ही काही कॅलक्युलेशन्स किंवा तुलना करू शकता आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता की कुठे जम्प करायचं आहे की नाही सबरूटीन कॉल बद्दल बोलताना अनेक इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर मध्ये कॉल सारखी इन्स्ट्रक्शन आहे कॉल इन्स्ट्रक्शन आहे ज्याचा उपयोग तुम्ही सबरूटीन ला कॉल करण्यासाठी करता जेव्हा तुम्ही सामान्यतः एक सबरूटीन कॉल करता तेव्हा काय होते PC स्टॅक मध्ये पुश केला जातो तुम्ही सबरूटीन ला जंप करता सबरूटीन एक्झिक्युट होतो सबरूटीन ची शेवटची इन्स्ट्रक्शन रिटर्न इन्स्ट्रक्शन असेल रिटर्न काय करेल हा स्टॅक मधील शेवटच्या घटकाला पॉप करेल याला PC मध्ये लोड करेल म्हणजे तुम्ही त्या प्रोग्राम कडे परत येता जेथून कॉल इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट झाली होती याचा अर्थ पुढील इन्स्ट्रक्शन आहे कारण की PC नेहमी पुढील इन्स्ट्रक्शन ला दर्शवतो अशाप्रकारे पारंपारिक प्रोसेसर मध्ये गोष्टी सांभाळल्या जातात परंतु ARM मध्ये कॉल इन्स्ट्रक्शन नाही त्याऐवजी ब्रांच आणि लिंक नावाची एक इन्स्ट्रक्शन आहे संक्षिप्त मध्ये BL जसे की मी तुम्हाला सांगितले इथे कोणताही स्टॅक नाही एक विशेष रजिस्टर r14 आहे ज्याला लिंक रजिस्टर म्हटले जाते रिटर्न ऍड्रेस म्हणजे PC ची वर्तमान व्हॅल्यू जेव्हाही एखादी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट केली जाते तेव्हा PC ला त्वरित 4 ने वाढवले जाते म्हणून हा पुढील इन्स्ट्रक्शन ला दर्शवतो जो रिटर्न ऍड्रेस आहे रिटर्न ऍड्रेस लिंक रजिस्टर मध्ये संग्रहित केला जाईल आणि नंतर तुम्ही सबरूटीन कडे जम्प कराल जेव्हा तुम्ही परत येण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला त्या ऍड्रेसवर पुन्हा जंप करावे लागेल जो r14 मध्ये संग्रहित आहे याप्रकारे ARM सबरूटीन कॉल रिटर्न ला हाताळले जाऊ शकते एक साधे उदाहरण घेऊया एक अत्यंत छोटा कोड दाखवला आहे समजा एका प्रोग्राम मध्ये तुम्ही कुठेतरी एक सबरूटीन कॉल इन्स्ट्रक्शन BL दिली आहे आणि हा सबरूटीन तुम्ही कॉल करत आहे समजा MYSUB तुमच्या द्वारे कॉल केल्या जाणाऱ्या सबरूटीन चे लेबल आहे आणि हा लाल बॉक्स सबरूटीन ला दर्शवतो या सबरूटीन च्या आत काही इन्स्ट्रक्शन असतील परंतु सबरूटीन मध्ये जंप करण्या आधी काय होईल लिंक रजिस्टर r14 मध्ये हा पुढील इन्स्ट्रक्शन चा ऍड्रेस जो X आहे संग्रहित केला जाईल वर्तमान PC जर हा X आहे तर X ला r14 मध्ये संग्रहीत केले जाईल आणि नंतर हा MYSUB ला ब्रांच केला जाईल MYSUB मध्ये अनेक इन्स्ट्रक्शन असतील त्या एक्झिक्युट होतील शेवटी जेव्हा याला परत यायचे आहे हा काही MOV इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करतो कोणत्या प्रकारच्या MOV MOV r14 ते PC मुळतः तुम्ही पुन्हा ब्रांच करत आहे किंवा या स्थाना कडे परत जात आहे आणि तुम्ही येथून पुन्हा एक्झिक्युशन सुरू करत आहे या पद्धतीने तुम्ही सबरूटीन कॉल आणि रिटर्न ARM मध्ये इम्प्लिमेंट करत आहे परंतु येथे स्पष्टपणे उल्लेख केला आहे की या पद्धतीने तुम्ही नेस्टेड सबरूटीन कॉल किंवा पुनरावृत्ती इम्प्लिमेंट नाही करू शकत जे अत्यंत सामान्य आहे इथे तुमच्याकडे रिटर्न ऍड्रेस संग्रहित करण्यासाठी केवळ एक रजिस्टर r14 आहे इथे मी एक सोपे उदाहरण पुन्हा दाखवत आहे जिथे आपण एक सॉफ्टवेअर स्टॅक चा उपयोग स्पष्ट करत आहे मी म्हणालो आहे की ARM स्टॅक चे समर्थन करत नाही परंतु आपण उपलब्ध इन्स्ट्रक्शन चा उपयोग करून सॉफ्टवेअर मध्ये स्टॅक इम्प्लिमेंट करू शकतो समजा आपल्याकडे एक मेमरी लोकेशन आहे आणि आपल्याला एक स्टॅक इथे इम्प्लिमेंट करायचा आहे r13 एक रजिस्टर आहे ज्याचा तुम्ही सामान्यतः स्टॅक पॉइंटर म्हणून उपयोग करता समजा आपण r13 चा उपयोग करत आहे ही काही मेमरी लोकेशन आहेत आणि r13 इथे दर्शवित आहे या प्रोग्राम मध्ये मी आपल्या मुख्य प्रोग्राम मधून काय दाखवत आहे मी BL MYSUB1 कॉल करत आहे हा MYSUB1 आहे आणि या MYSUB1 मधून मी पुन्हा एक आणखी सबरूटीन MYSUB2 बोलवत आहे हा एक नेस्टेड कॉल आहे दोन स्तरीय नेस्टिंग चे मी प्रात्यक्षिक दाखवत आहे नेस्टिंग च्या पहिल्या स्तरा मध्ये केवळ हे सुनिश्चित करण्यासाठी की r14 व्हॅल्यू हरवली जाणार नाही यासाठी आपण एक मल्टिपल रजिस्टर स्टोअर इन्स्ट्रक्शन STMFD चा उपयोग करत आहे तर हे काय करते हे मूळतः r14 आणि काही अन्य रजिस्टर ला संग्रहीत करते ज्याची मला आवश्यकता असू शकते हे तीन आणि हा r14 लिंक रजिस्टर सुद्धा r13 स्टॅक मध्ये संग्रहित आहे त्यानंतर तुम्ही MYSUB2 ला ब्रांच आणि लिंक करता आता तुमचा r14 अधिलिखित होतो याच्या मध्ये या इन्स्ट्रक्शनचा रिटर्न ऍड्रेस असेल MYSUB2 एक्झिक्युट होते आणि एकदा जेव्हा हे होते तेव्हा तुम्ही r14 मध्ये संग्रहित ऍड्रेसवर पुन्हा परत येता तर तुम्ही इथे परत येता आणि येथून एक्झिक्युशन पुन्हा सुरू करता शेवटी तुमच्याकडे एक लोड मल्टीपल रजिस्टर लोड इन्स्ट्रक्शन आहे तुम्ही काय करता तुम्ही r13 मधून पुन्हा लोड करता हा r13 तेथे दर्शवित आहे इथे तुम्ही r0 ते r2 लोड करत आहे आणि शेवटचा एक PC मध्ये लोड केला जाईल तर जी काही r14 ची व्हॅल्यू स्टॅक मध्ये संग्रहित केली होती ती आता PC मध्ये लोड होईल म्हणजे हे आपोआप इथे परत येईल या प्रकारच्या मल्टीपल रजिस्टर लोड आणि स्टोअर इन्स्ट्रक्शन चा उपयोग तुम्ही नेस्टेड सबरूटीन कॉल किंवा रीकरशन इम्प्लिमेंट करण्यासाठी करू शकतो कंडिशनल एक्झिक्युशन हे ARM इन्स्ट्रक्शन सेट चे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे हे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे जे आपण सामान्यतः अन्य इन्स्ट्रक्शन सेट मध्ये नाही पहात ARM च्या डिझायनर नी इन्स्ट्रक्शन च्या या सेट चा अत्यंत काळजीपूर्वक विचार केला आहे याच्या नुसार इन्स्ट्रक्शन ला कंडिशनल बनवू शकतो कंडिशनल म्हणजे एक तर या एक्झिक्युट होऊ शकतात किंवा एक्झिक्युट नाही करू शकत मी प्रत्येक इन्स्ट्रक्शन बरोबर काही कंडिशन निर्दिष्ट करू शकतो एक क्षेत्र असेल जेथे काही कंडिशन्स निर्दिष्ट केल्या आहेत जर ही स्थिती आहे तर याला एक्झिक्युट केले जातात अन्यथा एक्झिक्युट नाही केले जात एक उदाहरण घेऊया समजा उच्चस्तरीय लँग्वेज मध्ये मला काही यासारखे इम्प्लिमेंट करायचे आहे माझ्याकडे एक उपाय आहे समजा मी या पद्धतीने इम्प्लिमेंट करत आहे मला r2 ला 10 बरोबर तपासावे लागेल की हे 0 आहे किंवा नाही माझ्या आवश्यकते प्रमाणे जर हे 0 नसेल तर हे कॅल्क्युलेशन करा मी काय करत आहे मी 10 बरोबर r2 ची तुलना करत आहे जर हे समान असतील तर मी असे करणार नाही जर हे समान आहेत तर मी या SKIP ला ब्रांच करत आहे मी या दोन इन्स्ट्रक्शन सोडत आहे परंतु जर हे समान आहेत तर मी या ADD आणि SUB मधून जात आहे केवळ एक गोष्ट जी मला सांगायची आहे ती अशी आहे की इथे मला एक ब्रांच इन्स्ट्रक्शन ची आवश्यकता आहे परंतु जर मी या पद्धतीच्या इम्पलेमेंटेशन च्या कंडिशनल विविधतेचा उपयोग करतो तर तुम्ही पाहू शकता की आपण येथे काय केले आहे आपण पुन्हा r2 बरोबर तुलना करत आहे पुढील ADD आणि SUB इन्स्ट्रक्शन मध्ये आपण नॉट इक्वल टू कंडीशनल पोस्टफिक्स ऍड केले आहे याचा अर्थ आहे जर समान नसेल तर हे करा म्हणून जेव्हा मी ADDNE म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात कंप्युटर 0 फ्लॅग चे परीक्षण करत आहे जर हा 0 आहे तर याला एक्झिक्युट करा तसेच SUBNE जर 0 फ्लॅग 0 आहे तर याला एक्झिक्युट करा इन्स्ट्रक्शनची ही कंडिशनल विविधता एक ब्रांच इन्स्ट्रक्शन टाळण्यासाठी मदत करते ही अनेक छोट्या ब्रांचला काढून टाकण्यास मदत करते एका सामान्य कोड मध्ये तुम्हाला अशी अनेक उदाहरण मिळतील या कंडिशनल इन्स्ट्रक्शन अशा अनेक ब्रांच इन्स्ट्रक्शनला काढून टाकण्यास मदत करू शकतात ज्या तुमचा कोड लहान आणि अधिक कुशल बनवतात हा मुख्य फायदा आहे विभिन्न उपलब्ध इन्स्ट्रक्शन पोस्टफिक्स इथे दाखवले आहेत एका इन्स्ट्रक्शन चा भाग म्हणून 4 बिट्स आरक्षित आहेत जे स्थिति निर्दिष्ट करतील आणखी एक उदाहरण घेऊया इथे आपण एक साथ दोन कंडीशन ना तपासत आहे हा पारंपारिक दृष्टिकोण आहे तुम्ही प्रथम r1आणि r3 ची तुलना करता जर ते समान नाहीत तर तुम्ही सोडून देऊ शकता म्हणजे तुम्हाला हे करायचे नाही जर हे SKIP कडे येण्या बरोबर नाही आहे तर तुम्ही पुढील कंडीशन r5 आणि r6 ची तपासणी करता जर ते समान नसतील तर तुम्ही SKIP मध्ये जाता अन्यथा तुम्ही ऍड करता परंतु कंडिशनल विविधता मध्ये दुसरी तुलना इन्स्ट्रक्शन सुद्धा तुम्ही कंडिशनल बनवू शकता तर तुम्ही इथे दोन ब्रांच इन्स्ट्रक्शन ला काढून टाकत आहे तुमचा कोड खूपच अधिक कुशल होत जात आहे कंडिशनल एक्झिक्युशन इन्स्ट्रक्शन मुळे लोकांना कोड लिहिण्या च्या पद्धतीमध्ये एक नवीन पैलू प्राप्त झाला आहे कोड अधिक कॉम्पॅक्ट आणि कुशल होऊ शकतो आणि एक्झिक्युशन वेळेच्या बाबतीत सुद्धा कमी वेळ घेईल कारण इन्स्ट्रक्शन ची संख्या कमी आहे एक अन्य प्रकार ची इन्स्ट्रक्शन आहे ज्यामुळे सुद्धा PC ची व्हॅल्यू बदलते निश्चितच एम्बेडेड सिस्टीम डिझाईन या दृष्टिकोनातून हे जास्त महत्त्वपूर्ण नाही याला सुपरवाइजरी कॉल असे म्हटले जाते एक इन्स्ट्रक्शन आहे ज्याला सॉफ्टवेअर इंटरप्ट किंवा SWI म्हटले जाते ही सबरूटीन कॉल सारखी आहे ही सुद्धा रिटर्न ऍड्रेस रजिस्टर r14 मध्ये संग्रहित करून सबरूटीन ला जम्प करेल परंतु मुख्य फरक हा आहे की ही जम्प घेताना प्रोसेसर मोड ला सुपरवायझर मोड मध्ये बदलले जाईल या इन्स्ट्रक्शन विशेषतः त्या वातावरणामध्ये वापरल्या जातात जेथे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि तुम्ही ऑपरेटिंग सिस्टिम ला काही सेवा देण्याची विनंती करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही SWI ला कॉल देता हा OS वर जम्प करतो आणि मोड सुद्धा सुपरवाइजरी मोड मध्ये बदलला जातो सामान्यतः जेव्हा OS एक्झिक्युट होते प्रोसेसर मोड सुपरवाइजरी होतो जो आपोआप होतो आपण याच्या जास्त विस्तार मध्ये जाणार नाही आपण थोडक्यात ARM मध्ये असणाऱ्या विभिन्न प्रकारच्या इन्स्ट्रक्शन पाहिल्या आहेत आणि त्याची अद्वितीय वैशिष्ट्येहि मुख्यतः मी या लेक्चर मध्ये कंडिशनल एक्झिक्युशन बद्दल बोललो आहे मागे तुम्ही अरिथमेटिक आणि लॉजिक इन्स्ट्रक्शन संदर्भामध्ये पाहिले आहे जेव्हा तुम्ही एक्झिक्युशन करत आहे तेव्हा दुसऱ्या ऑपरेंड ला अनेक लवचिक प्रकारे निर्दिष्ट केले जाऊ शकते असे अनेक मार्ग आहेत ज्या मार्फत तुम्ही या लवचिक पद्धतीचा फायदा घेऊन तुमचा कोड लहान बनवू शकता नंतर अनेक रजिस्टर ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आणि इत्यादी आहेत जसे मी म्हणालो की या अभ्यासक्रमामध्ये आपण काही मायक्रोकंट्रोलर बोर्ड वर आधारित अनेक प्रयोगात्मक प्रात्यक्षिके पाहणार आहे पुढील लेक्चर मध्ये आम्ही तुम्हाला त्या बोर्ड मधील एकाचा परिचय देणार आहे ज्याच्या आधारे अनेक प्रयोगांचे प्रात्यक्षिक केले जाईल आपण बोर्डचे मूळ वैशिष्ट्ये विविध प्रकारचे कनेक्टर आणि त्यांचा वापर करण्याच्या पद्धती यावर चर्चा करणार आहे आणि नंतर आपण प्रत्यक्षात त्यांचा कसा उपयोग केला जातो ते पाहणार आहे धन्यवाद